नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपण ४७ व्या व्याख्यानपर्यंत पोहोचलो आहोत आणि सेक्शन्स आणि सेक्शनल व्ह्यूज शिकणार आहोत मागील व्याख्यानात आपण हाफ सेक्शन फुल सेक्शन ऑफसेट सेक्शन आणि रिव्हॉल्व्हड सेक्शन देखील पहिले आजच्या तासात आपण आपण रिब आणि वेब सेक्शन्स चे सादरीकरण कसे करायचे ते शिकणार आहोत तसेच जर आपल्याकडे अलाईन्ड सेक्शन्स असतील आणि ब्रोकन आऊट सेक्शन्स द्वारे काढून टाकलेले काही छोटे असे साहित्य असेल तर वैशिष्ट्यपूर्ण अशा यंत्राचे घटक आपण या सेक्शनल व्ह्यू मध्ये कसे दर्शवू शकतो हे देखील शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपण रिब आणि वेब सेक्शन्स पाहणार आहोत विशेषतः हे रिब वेब फ्लॅन्जेस प्रकारचे सेक्शन्स असतात ते आधार देण्याकरिता अतिशय महत्वाचे साहित्य असते उदाहरणार्थ आगगाडी च्य रुळामध्ये आय सेक्शन हा एक विशिष्ट प्रकारचा सेक्शन असतो तर अशा प्रकारचे सेक्शन्स हे वजनाला आधार देत असतात तर रिब्स वेब्स हे यंत्राचे अतिरिक्त घटक आहेत जे वजनास आधार देण्याकरिता वापरले जातात समजा आपल्याकडे कॅन्टिलीवर सारखे हे जे काही आहे म्हणजे बऱ्याचदा आपल्याला ऑफ सेंटर प्रकारचे लोज दर्शवायचे असतात तेव्हा हे रिब आणि वेब हे यंत्राचे घटक अत्यंत उपयुक्त ठरतात तर आपण अशाच प्रकारच्या यंत्र घटकांकडे पाहणार आहोत त्याकरिता आपल्याकडे हा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे तर मुळातच इथे हा जो भाग आहे त्याला या बेस चा आधार मिळाला आहे आणि इथे हा फ्लॅन्ज सारख्या वस्तूने जोडला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने हा घटक आपणास दिसतो आहे आता जर आपल्याला ह्या घटकाचा कट सेक्शनल व्ह्यू हवा असेल तर तो कसा दिसेल तर आपण या दोन सेक्शन्सना गृहीत धरणार आहोत सेक्शन १ AA आणि सेक्शन २ BB बाणाच्या दिशेला अनुसरून आपणास हा भाग राखून ठेवायचा आहे तर सर्वप्रथम आपण ह्या पहिल्या सेक्शन AA कडे बघुयात तर जेव्हा आपल्याकडे कट सेक्शन्स असतात तेव्हा आपल्याला हा भाग राखून ठेवावा लागेल आणि हा भाग काढून टाकावा लागेल आणि म्हणूनच इथून ते इतपर्यंत हॅश रेखा काढाव्या लागतील आपण तिथून कुठलेही मटेरियल काढून टाकणार नाही आहोत आणि म्हणून ते रिकामे आहे आणि आता पुन्हा आपण इथून मटेरियल काढून टाकू आणि म्हणून मग इथे हॅश रेखा येतील आता हा जो भाग आहे तो या वर्तुळातून बाहेर काढला गेलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही या वर्तुळाकडे पाहाल तर हा एक अतिशय पातळ असा आधार दिला गेलेला घटक आहे म्हणून जेव्हा हा पातळ असा घटक बाहेर काढला जातो तेव्हा तो कधीही हॅश रेखांनी दर्शविला जात नाही ऑब्जेक्ट च्या साईझ सोबत तुलना करता कुठलाही पातळ आधार जसे प्लेट्स फ्लॅन्जेस इत्यादी आपण हॅश रेखांनी दर्शवित नाही आणि ही सर्वात पहिली रूढ झालेली संकल्पना आहे फक्त जाड अशा घटकांनाच आपण हॅश पद्धतीने दर्शवू शकतो आणि म्हणूनच आपण जेव्हा याला बाहेर काढतो तेव्हा याच्या मागच्या बाजूला जे मटेरियल आहे तेदेखील आपण काढून टाकणार आहोत त्याचप्रमाणे तळालादेखील हे अतिशय जाड आहे म्हणून आपण याला हॅश रेखांनी दर्शवू आता आपण सेक्शन BB च्या सादरीकरणाकडे पाहू तर हा भाग ठेवायचा आहे आणि हा वरील भाग काढून टाकायचा आहे जेव्हा आपण याला B मधून जात असताना छेद दिल्यास तो कॉम्पुटर प्रतलाशी अगदी सामान्य असेल आणि म्हणूनच जर आपण याला वरील दिशेने पाहण्याच्या प्रयत्न करत असू तर ते कसे दिसेल हे पातळ असल्याकारणाने ह्या मटेरियल ला आपण या भागापर्यंत काढून टाकले आहे याचा तळ मात्र दृश्यमान आहे फक्त यातील मधला भाग जो अतिशय पातळ आहे त्याला आपण काढून टाकले आहे आणि म्हणूनच शेवटी सेक्शन हा या पद्धतीने दिसेल जर आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी दर्शवायच्या असतील तेव्हा आपण रिब आणि वेब सेक्शन सादरीकरणाचा वापर करतो तर दोन्ही दृश्यांवर आधारित आपण या ऑब्जेक्ट च्या ३ डायमेन्शनल प्रोजेक्शन ला समजून घेण्याच्या स्थितीत असू आता आपण या दुसऱ्या रिब आणि वेब सेक्शन कडे पाहू उदाहरणार्थ आपल्याला ह्या ऑब्जेक्टचे सादरीकरण करायचे आहे हा भाग अतिशय पातळ आहे आणि हा जवळजवळ या दंडगोलाकारासाठी आधार देणारा घटक म्हणून काम करतो आहे आणि जेव्हा आपण ऑब्जेक्ट चे कट सेक्शन्स सादर करीत असतो किंवा फुल सेक्शनल व्ह्यू सादर करीत असतो तेव्हा देखील या पातळ भागास हॅश रेखांनी दर्शवायचे नसते हा एक अतिशय पातळ असा भाग दर्शवितो परंतु या क्षेत्रातील ह्या आणि ह्या भागातील मटेरियल मात्र हॅश रेखांनी दर्शवावे लागेल त्याचप्रमाणे जेव्हा आपण सादरीकरण करत असू तेव्हा हे मटेरियल आपल्याला दर्शवावे लागेल तर जरा आता या व्ह्यू कडे पाहू तर या भागाला हॅश रेखांनी दर्शवावे लागेल तर आपल्याकडे इथे ह्या हॅश रेखा आहेत आणि मटेरियल हे संपूर्णपणे इथून इथे जात आहे तर आपल्याकडे हे आहे याच्या तळाला मटेरियल आहे तर हा जो तळाचा भाग आहे त्याला आपण हॅश रेखांनी दर्शविले आहे हा फ्लॅन्ज चा भाग जरी तो कापले गेलेले असेल तरी प्रमाणित रूढीप्रमाणे याला आपण हॅश रेखांनी दर्शवीले नाही पाहिजे आणि याच कारणांमूळे आपल्याकडे रिकामी जागा आहे त्याचप्रमाणे हे रिकामी जागादेखील आपणास दाखवावी लागेल आणि उरलेला भाग हॅश रेखांनी दर्शवावा लागेल आणि आपण इथून कुठलेही मटेरियल काढून टाकणार नाही आहोत म्हणून इथून कुठलेही मटेरियल काढून टाकले जाणार नाही आपल्याला अशा प्रकारचे सादरीकरण करायचे असेल तर आपल्याला रिब आणि वेब सेक्शन्स चा वापर करावा लागतो तर या वरील गोष्टीकडे पहा आपले सेक्शन्स या प्रतालातून जात आहेत आता आपण अलाईन्ड सेक्शन्स नावाची एक नवीन गोष्ट पाहणार आहोत उदाहरणार्थ आपल्याकडे हा एक यांत्रिक घटक आहे तुम्ही याचा मोटार च्या वरील आच्छादनासारखा विचार करू शकता तर सर्वसामान्य विद्युत मोटार ना दांडा असतो तसेच पाते देखील असते आणि तिथे एक प्लेट असेल ज्याला आधार देण्यासाठी इथून आत घालू शकता आणि बोल्ट चा वापर करून याला घट्ट देखील करून शकता तर आपण अशा प्रकारच्या यांत्रिक घटकाकडे पाहणार आहोत आता आपणास या यांत्रिक घटकाच्या आतील भागात काय आहे ते पाहायचे आहे म्हणून हे काढून टाका आणि हे टिकवून ठेवा हे अलाईन्ड सेक्शन्स असे म्हणतात की ह्या काढून टाकायच्या भागांचे आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे सादरीकरण करू शकतो एक म्हणजे सरळ सरळ आपण त्याला प्रोजेक्शनल व्ह्यू मध्ये पाहिल्यास ते कसे दिसेल आणि दुसरा मार्ग म्हणजे या ऑब्जेक्ट ला खालून गोल फिरवावे लागेल आणि त्याचे सादरीकरण करावे लागेल अशा प्रकारचे सादरीकरण आपणास करावयाचे असेल तेव्हा आपण अलाईन्ड सेक्शन्स चा वापर करतो तर उदाहरणार्थ संपूर्णपणे कट सेक्शन झाल्यानंतर जर आपण हे गोलाकार फिरवत नसू तर ते कसे दिसेल या सर्व रेखा अगदी सरळ प्रक्षेपित केल्या जातील पण जर आपण याला गोलाकार फिरवत असू तर ते कसे दिसेल तर आपण जेव्हा हा भाग गोलाकार फिरवू तेव्हा हा भाग प्रक्षेपित होईल याला आपल्याला इथे असे खाली आणून प्रक्षेपित करावे लागेल त्याचप्रमाणे प्रत्येक बिंदू आपल्याला गोलाकार फिरवून दर्शवावा लागेल अशा प्रकारच्या गोष्टीला आपण रिव्होल्यूशन चे कन्व्हेंशन वापरून केलेले अलाईन्ड सेक्शन्स असे म्हणतो तर जर असे घडत असेल तर हे जे काही भाग आहेत ते आपल्याला कापून काढावे लागतील आणि त्याचप्रमाणे आपण हे भाग कापून काढू आणि त्यातील मटेरियल देखील काढून टाकू आणि मग या सलग रेषा बनतील सेक्शनल व्ह्यू मध्ये आपल्याकडे जे काही मटेरियल आहे तो भाग आपण काढून टाकू आणि तो भाग जो आपल्याला दाखवायचा आहे तर तो हा भाग आहे जो आपण पाहू शकू अशा प्रकारच्या सादरीकरणास आपण अलाईन्ड सेक्शन व्ह्यू असे म्हणतो आता आपण ब्रोकन आऊट सेक्शन्स कडे पाहू एखादा ऑब्जेक्ट सादर करण्यासाठी आपणास त्याला संपूर्णपणे कापायची गरज नसते उदाहरणार्थ आपल्याकडे इथे अशा प्रकारचे यांत्रिक घटक आहेत जे सममितीय आहेत आणि आपल्याला या संपूर्ण ऑब्जेक्टच्या प्रत्येक तपशिलाची सादरीकरण करण्याची गरज नाही तर ऑब्जेक्ट चा फक्त तोच भाग जो आपणास दाखवायचा आहे तो आपण विचारात घेणार आहोत आपणास तळाच्या भागाचे कट सेक्शनल व्ह्यू दाखवण्यात कुठलेही स्वारस्य नाही जर आपण निश्चित असा एखादा भाग दाखवायचा असेल तर त्यास ब्रोकन आऊट सेक्शन्स असे म्हणतात तर इथे ज्या भागाचे सादरीकरण आपण करणार आहोत त्यातील हा भाग आपणास काढून टाकावा लागेल आणि हा भाग टिकवून ठेवावा लागेल तर याला आपण वरील व्ह्यू ने पाहणार असू आणि ऑब्जेक्ट सममितीय असेल आणि त्याच्या सगळीकडे नाही तर फक्त एकाच बाजूला छिद्र असेल तर आपण अशा प्रकारच्या गोष्टी कट सेक्शनल पद्धतीने दर्शवितो तर समोरील व्ह्यू मध्ये हा भाग काढून टाकल्यानंतर हे या प्रमाणे दिसते की छिद्राच्या जवळ मटेरियल असेल आणि इथे आणि या इथे ब्रोकन भागांमुळे तयार झालेले कट सेक्शन्स असतील तर याला आपण लाटांच्या स्वरूपात असलेल्या रेषेप्रमाणे दर्शवू शकतो आणि डॅश रेखा अजूनही आहेत कारण आपण मटेरियल अजूनही काढून टाकलेले नाही सामान्यतः सेक्शनल व्ह्यू मध्ये आपण हे दाखवत नसतो अपवादात्मक रित्या या ब्रोकन आऊट सेक्शन्स मध्ये अशा प्रकारच्या छुप्या माहिती करिता परवानगी असते आता जरा या काढून टाकलेल्या सेक्शन्स कडे बघा उदाहरणार्थ आपल्याकडे स्क्रूड्राइव्हर सारखा दिसणारा हा एक यांत्रिक घटक आहे जिथे याचा हा हॅण्डल चा भाग आहे आणि इथे षट्कोनाकृती एक पातळ असा भाग आहे आणि दुसरे उदाहरण म्हणजे आपल्याकडे ट्विस्टर प्रकारचा एक भाग आहे आणि अशा प्रकारच्या यांत्रिक घटकाचे आपल्याला सादरीकरण करायचे आहे मग येथील सेक्शन चे काय तेथील सेक्शन चे काय तेथील सेक्शन चे काय तेथील सेक्शन चे काय आणि तेथील सेक्शन चे काय आता आपल्याकडे या एकाच मटेरियल मध्ये वेगवेगळ्या प्रतलात बऱ्याच प्रकारचे सेक्शन्स आहेत आणि हा एक सममितीय ऑब्जेक्ट आहे तर फक्त ऑफसेट सेक्शन चा विचार केल्याने आपला हेतू साध्य होणार नाही तर याचे सादरीकरण करण्याकरिता दुसरा एक मार्ग आहे आणि अशा प्रकारच्या सेक्शन्स ना रिमूव्हड सेक्शन्स असे म्हणतात उदाहरणार्थ इथे मटेरियल चा घटक वेगळा आहे ह्या सेक्शन चा भाग वेगळा आहे ह्या सेक्शन चा भाग वेगळा आहे ह्या सेक्शन चा भाग वेगळा आहे ह्या सेक्शन चा भाग वेगळा आहे या सर्व A B आणि C ला तीन वेगवेगळ्या चित्रांत दाखवण्याऐवजी मी एकाच चित्रामध्ये दाखवू इच्छितो आपल्याकडे एकातच तीन गोष्टी आहेत तर जरा माझ्याकडे ते सेक्शनल व्ह्यूज असतील कदाचित A हा भाग वर्तुळाकार असेल B हा षटकोनी असेल आणि इथला हा सेक्शन संपूर्णपणे चौकोनी असेल आणि सोबतच दिशांचे प्राधान्य देखील असेल जे आपणास दाखवायचे आहे तर याचे सादरीकरण करण्याकरिता सर्वात सोपा मार्ग म्हणजे सेक्शनल व्ह्यू चे सादरीकरण करणे तर आपण या दिशेने एक छेद दिलेला आहे आणि तो वर्तुळाप्रमाणे दिसत आहे आता याला त्याच सेक्शन दृश्याच्या 90 अंश कोनात वर्तुळाकार फिरवू तर अशा प्रकारच्या सादरीकरणाला रिमूव्हड सेक्शन्स असे म्हणतात असे काही नाही की वर्तुळाला इथे कापले गेले आहे परंतु याला 90 अंश काटकोनात असलेल्या प्रतलात कापले गेले आहे आणि यालाच आपण गोलाकार फिरवणार आहोत आणि यांत्रिक घटकावर दर्शविणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याकडे असेही काही सेक्शन्स असणार आहेत जे या व्ह्यू मध्ये षट्कोनाकृती दिसणारे असतील पण अगदी त्याच वेळी आपल्याला हा संपूर्ण घटक दर्शवायचा आहे आपल्याला फक्त सेक्शन चे सादरीकरण करायचे नाही तर संपूर्ण घटक देखील दाखवायचा आहे तर मग अशा परिस्थितीत षट्कोनाकृती सेक्शन्स ना मटेरियल वर 90 अंश कोनात मी फिरवेन आणि दाखवेन त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेल्या सेक्शन ला आपण 90 अंश कोनात फिरवून ऑब्जेक्ट ला दर्शवणार आहोत तर या रिमूव्हड सेक्शन्स चा फायदा म्हणजे एका बाजूला आपण संपूर्ण यांत्रिक घटक पाहण्याच्या स्थितीत असू आणि दुसरीकडे आपण त्या प्रत्येकाचं चे कट सेक्शनल व्ह्यू पाहत असू तर या सर्व सेक्शनल सादरीकरणाचा वापर करून जर एखाद्या विशिष्ट यांत्रिक घटकाचे चित्र काढायचे असेल तर ते कसे दिसेल एक उदाहरण आपण पाहणार आहोत तर आपल्याकडे एक टर्बो पंप टर्बाईन आहे जर मी हा संपूर्ण टर्बो पंप टर्बाईन घेऊन फुल सेक्शनल सादरीकरण करणार असें तर याचे किचकट तपशील अशा पद्धतीने बाहेर येतील आपल्याकडे टर्बाईन चा दांडा असल्याप्रमाणे काहीतरी आहे आणि हे मटेरियल ह्या भागापेक्षा वेगळे आहे तर तुम्ही पाहत असला की या रेखा वेगवेगळ्या आहेत कोणालाही यांत्रिक घटकाच्या अंतर्भागातील तपशील दिसू शकतात हा भाग वेगळा आहे आणि हा भाग स्ट्रेस नोझल पेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे तेलाच्या चकत्या देखील वेगळ्या आहेत आणि कदाचित लिंगर्स देखील वेगळे आहेत गळती ला आळाघालण्यासाठी जर एखादी धातूच्या चकतीप्रमाणे एखादी गोष्ट असेल तर ती कशी दिसेल बेअरिंग चा भाग देखील वेगळा आहे जर दांड्याप्रमाणे सील्स असतील तर ते कसे दिसतील हॅश रेखांवर आधारित तसेच यांत्रिक घटकांवर आधारित या यांत्रिक घटकाचे संपूर्ण फुल सेक्शन चे तपशील आपण सादर करू तर ही प्रत्येक गोष्ट रेषेच्या अंतरावर आणि जाडीवर तसेच त्याचा ठळकपणा आणि कुठल्या प्रकारच्या भागाचा वापर केला गेला आहे यावर अवलंबून असते आणि मग लोकांना समजू शकते की हे कुठल्या प्रकारचे मटेरियल आहे आणि मग म्हणून जेव्हा आपण उत्पादन विभागात या ड्रॉईंग शीट्स चे वाटप करत असू तेव्हा स्थानिक प्रतिनिधी कुठल्या प्रकारच्या मटेरियल चा वापर करावा लागेल हे वाचू शकतात तर अशा प्रकारच्या सादरीकरणाकरिता सेक्शनल व्ह्यू ची गरज असते आता आपण या ऑब्जेक्ट च्या सेक्शनल व्ह्यू चा अंदाज बांधू शकतो का उदाहरणार्थ हा तो ठोकळा आहे जो मला हवा होता मला याच्यातून जाणारा फुल सेक्शनल व्ह्यू हवा आणि हा तो भाग आहे जो मला टिकवून ठेवायचा आहे आणि हा काढून टाकायचा आहे जर मी असे केले तर समोरील आणि वरील व्ह्यू ने पाहिल्यास ते कसे दिसेल वरील व्ह्यू मध्ये आपण प्रतलाला आपण दाद देण्याच्या स्थितीत असू हे ते छेद प्रतल असेल त्याच्यातून ते जात असेल तर वरील व्ह्यू नुसार आपण त्या माहितीबद्दल काढून टाकलेल्या प्रतलासहित संपूर्ण तपशील दाखवू त्या बाजूने किंवा समोरील व्ह्यू काढून टाकल्यावर बाणांच्या दिशेनुसार ते कसे दिसेल तर काढून टाकल्यानंतरचे हॅश तपशील आपण दाखवू प्रतलाच्या माहितीसोबतच संपूर्ण माहिती इतर व्ह्यू मध्ये दाखवू शकतो तर आपण आता याचे उत्तर पाहू आणि म्हणूनच आपण इथे सर्व वेगवेगळे व्ह्यू दाखवतो काहीसे वरील व्ह्यू काहीसे समोरील सेक्शनल व्ह्यू आणि काहीसे डाव्या बाजूचे सेक्शनल व्ह्यूज असतील तर तर ते कसे दिसेल तर हे समोरील व्ह्यू ची दिशा आहे हे वरील व्ह्यू ची दिशा आहे वरील व्ह्यूनुसार आपण ऑब्जेक्ट दाखवण्याच्या प्रयत्न करत असू तर आपल्याला संपूर्ण तपशील दिसतील आणि त्यावर आपल्याकडाडे छेद प्रतल असेल आणि त्याला आपण तुटक रेखांनी दर्शवू शकतो याचा मिती आपण स्पष्टपणे दाखवू याच्या छुप्या रेखा दृश्यमान असतात कारण वरील व्ह्यू मध्ये आतापर्यंत आपण कुठलाही सेक्शन काढून टाकलेला नाही पण या सेक्शन वर जेव्हा आपण ते अंमलात आणू तेव्ह समोरील व्ह्यू तसेच समोरील सेक्शनल व्ह्यू मध्ये आतील भागात तुटक रेखा आपण दाखवू नयेत या तुटक रेषा न दाखवता या सलग रेषेप्रमाणे दिसले पाहिजे आणि या भागातून मटेरियल काढून टाकले गेले आहे तर आपल्याकडे हॅश रेखा आहेत त्या भागातून मटेरियल काढून टाकले गेले आहे आपल्याकडे हा भाग आहे आणि हा एक समोरील सेक्शनल व्ह्यू आहे आणि हा डाव्या बाजूचा व्ह्यू आहे इथे पुन्हा आपल्याकडे एक प्रतल आहे जे त्याच्यातून जात आहे तर त्याला काढून टाकण्यापूर्वी ते कसे दिसत असेल याच प्रकारे आपण मटेरियल दर्शवू शकतो तर धन्यवाद Glossary English Word Word Meaning Section सेक्शन विभाग Sectional View सेक्शनल व्ह्यूज विभागीय दृश्य Half Section हाफ सेक्शन दिलेल्या प्रतलाचा निम्मा विभाग Full Section फुल सेक्शन दिलेल्या प्रतलाचा संपूर्ण विभाग Offset Section ऑफसेट सेक्शन दिलेल्या प्रतलासोबत तुलना केल्यानंतरचा छोटासा भाग Revolved Section रिव्हॉल्व्हड सेक्शन ९० अंश कोनात फिरवल्यानंतर दिसणारा विभाग Web Section वेब सेक्शन वेब सेक्शन Aligned Section अलाइन्ड सेक्शन समांतर नसलेल्या प्रतलांस वापरून छेद दिल्यानंतरचे दृश्य Rib रिब एखाद्या आकाराचा ताठरपणा टिकवून ठेवण्याकरिता वापरले जाणारे अतिरिक्त दृश्य Flanges फ्लॅन्जेस एखाद्या वस्तूला घट्ट धरून ठेवण्याकरिता वापरली गेलेली पट्टी Cantilever कॅन्टिलीवर एखाद्या वास्तूस आधार देणारी गोलाकार कमान Cut Sectional View कट सेक्शनल व्ह्यू छेद दिल्यानंतरचे दृश्य Base बेस आधार Hatch हॅश हॅश Plates प्लेट्स चकत्या Object ऑब्जेक्ट वस्तू Size साईझ माप Projectional View प्रोजेक्शनल व्ह्यू सादरीकरणाचे दृश्य Convention कॉन्व्हेंशन पारंपरिक पद्धतीप्रमाणे Broken Out Section ब्रोकन आऊट सेक्शन एखाद्या चित्रातील आतील भाग पाहण्याकरिता चित्राला छेद देणे व त्यातून दिसणारे दृश्य Screwdriver स्क्रूड्राईवर स्क्रूड्राईवर Twister ट्विस्टर ट्विस्टर Turbo Pump Turbine टर्बो पंप टर्बाईन पाणी वाफ किंवा हवेच्या जोरदार झोतावर चालणारे यंत्र Stress Nozzle स्ट्रेस नोझल यंत्राचा तोंडाचा भाग ज्यातून एखादा द्रव पदार्थ दाब देऊन आत घालू शकतो किंवा बाहेर काढू शकतो Lingers लिंगर्स एखाद्या ठिकाणी जास्त वेळ टिकून राहण्यासाठी वापरात येणार घटक Bearing बेअरिंग बेअरिंग Seals सील्स गळती थांबवण्यासाठी तसेच जोडून ठेवण्यासाठी वापरला जाणारा घटक Drawing Sheet ड्रॉईंग शीट ज्यावर आकृती काढल्या जातात असा कागद